गेल्या दोन सत्रांमध्ये आपण आर्थिक निवेदनांचे एनलायसिस आणि अर्थ लावणे याबद्दल चर्चा करीत आहोत आपण यापूर्वीच चर्चा केली आहे की कच्चा डेटा एखाद्या विशिष्ट भागधारकाच्या दृष्टिकोनातून त्याचे एनलायसिस करणे आवश्यक नाही इतके उपयुक्त नाही मग ते तुलनात्मक बनते आणि अधिक उपयुक्त होते आणि अंदाजानुसार देखील वापरले जाऊ शकते आपण हॉरिझॉन्टल तसेच वर्टीकल एनलायसिस देखील करू शकतो यावर चर्चा केली आहे परंतु विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे गुणोत्तर एनलायसिस आणि मोठ्या प्रमाणात गुणोत्तर मोजता येतात जे विविध उद्देशाने दिले जातात आपल्या सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण तरलता प्रमाण त्यानंतर भांडवल रचना तसेच आपण कृती गुणोत्तरांवर देखील चर्चा केली होती आपल्याला आठवते काय तरलतेचे प्रमाण काय आहे हे कार्यशील भांडवलाचे प्रमाण म्हणून देखील ओळखले जातात कारण ते आपल्याला दिवसागणिक व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्धतेबद्दल सांगतात चालू दायित्वांसह सध्याच्या मालमत्तेचा संबंध तर दररोजच्या व्यवहारांसाठी हे फार महत्वाचे आहे म्हणून अनेकदा कर्ज देण्याचा निर्णय घेतांना पुरवठा करणारे ग्राहक त्या विशिष्ट कर्जाची परतफेड करताना कर्जाची परतफेड करू शकतील की नाही हे पाहता ग्राहकांचे सध्याचे प्रमाण पाहतील हे देखील बँकर्सनी पाहिले आहे कंपनीचे कार्यरत भांडवल व्यवस्थापन कसे आहे हे पाहणे अंतर्गत व्यवस्थापनासाठी देखील उपयुक्त आहे इतर तरलतेचे प्रमाण द्रुत प्रमाण होते जे सध्याचे प्रमाण मोजण्याचे अधिक पुराणमतवादी मार्ग आहे मग भांडवलाच्या संरचनेकडे जाण्यासाठी किंवा फायदा प्रमाणानुसार पाहिले की दीर्घकालीन निधी दोन मार्गांनी मिळू शकतो एक म्हणजे इक्विटी म्हणजे मालकांचा फंड दुसरे म्हणजे कर्ज आता भांडवल रचना हे किती टक्के आहे जे आपण कर्ज इक्विटी विरूद्ध किती टक्के आपण कर्ज वाढवू शकता याचे मिश्रण आहे ते 100 विरूद्ध 0 असू शकते अशा परिस्थितीत जोखीम कमी असते कंपनीची स्थिरता अधिक असते कारण कर्जामुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण होते कारण फर्मला निश्चित देय तारखेला व्याज आणि हप्ता भरावा लागतो परंतु कमी कर्ज असणे काही प्रमाणात आपल्या परताव्यावर किंवा नफ्यावर परिणाम करते म्हणूनच कर्ज आणि इक्विटीमध्ये चांगले मिश्रण आवश्यक आहे या सेगमेंटमधील सर्वात महत्त्वाचे प्रमाण म्हणजे कर्ज इक्विटी प्रमाण जो सावकार किंवा बँकर्सद्वारे मोठ्या प्रमाणात वापरला जातो ते कोणत्या कर्ज इक्विटी प्रमाणानुसार स्वीकार्य आहेत हे ठरवतात ते देखील उपयुक्त आहे आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूकदार वापरतात एम आणि ए किंवा अशा प्रकारच्या सौद्यांच्या बाबतीतही हे प्रमाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते पुढील प्रकारचे गुणोत्तर प्रमाण म्हणून ओळखले जाते त्यास उलाढाल किंवा कार्यक्षमता प्रमाण देखील म्हटले जाते म्हणून आपण येथे पाहत आहोत की एखाद्या मालमत्तेचा वापर किती प्रभावीपणे केला जात आहे जर आपल्याकडे आपली निश्चित मालमत्ता 1 कोटी असेल तर आपण त्यांच्याकडून किती उत्पन्न मिळवू शकू समजा आपण 4 कोटी महसूल मिळवू शकतो म्हणजे 4 कोटींचे उलाढाल म्हणजे 1 कोटीच्या निश्चित मालमत्तेत विभागून 4 चे गुणोत्तर 4 ते 1 हे निश्चित मालमत्ता उलाढाल प्रमाण म्हणून ओळखले जाते निश्चित मालमत्तेचा उपयोग जाणून घेण्यासाठी खूप महत्वाचे गुणोत्तर हे प्रमाण देखील उपयुक्त आहे आणि कार्यशील भांडवलाच्या उलाढालीसाठी देखील समान गुणोत्तर मोजले जाते आता कार्यशील भांडवलामध्ये आपल्याला चालू मालमत्तेच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता माहित असू शकते तर आपण त्याकरिता कोणते गुणोत्तर मोजता ते आपल्याला आठवते आपण कर्जदारांच्या उलाढालीचे गुणोत्तर मोजतो जे कर्जदारांवर विक्री आहे परंतु आपल्याला त्यास थोडे परिष्कृत करणे आवश्यक आहे कारण कर्जदार किंवा प्राप्य वस्तू मुख्यतः पत विक्रीतून आहेत तर आपण त्यास थोडे परिष्कृत करू आणि असे म्हणू शकतो की याला सरासरी कर्जदारांवर क्रेडिट विक्री म्हणतात त्याच प्रकारे सरासरी स्टॉक किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर प्रमाणासाठी सरासरी इन्व्हेंटरीवर किंमत असू शकते अधिक स्पष्टतेसाठी मी आता या दोन्ही गुणोत्तरांचे गुणोत्तर दर्शवितो तर आपण येथे कार्यरत भांडवल उलाढालीचे प्रमाण आहोत जे कार्यरत भांडवलावर विक्री आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हरसाठी आपण विक्री किंमत घेतो कारण विक्री ऐवजी यादीची किंमत जास्त असते कारण सरासरी इन्व्हेंटरीनुसार विभाजित विक्रीचा खर्च चांगला असेल आता हे प्रमाण दिवसांच्या संख्ये नुसार देखील दर्शविले जाऊ शकते नंतर त्यास स्टॉक होल्डिंग पीरियड म्हटले जाते म्हणून आपण महिन्यांच्या बाबतीत हे जाणून घेऊ इच्छित असल्यास सरासरी यादी विक्रीच्या किंमतीने विभाजित करतो आणि 365 ने गुणाकार करतो किंवा त्यास 12 ने गुणाकार करतो तर हा साठा होल्डिंग कालावधी आहे कर्जदारांसाठी त्याच प्रकारे आपण कर्जदारांची उलाढाल गुणोत्तर मोजू शकतो आपण कर्जदारांच्या वेगाची मोजणी देखील करू शकतो जे दात्यांचे दिवस आहेत आता कंपनी यादी किंवा कर्जदारांचे व्यवस्थापन कंपनी किती चांगल्या प्रकारे करीत आहे हे जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे आपण त्यांची तुलना त्यांच्या मानक पत धोरणाशी करू शकतो की ते किती दिवस क्रेडिट देत आहेत आपण धोरणानुसार असे म्हणू शकता की ते 30 दिवसांसाठी क्रेडिट देतात परंतु प्रमाण 33 33 आहे याचा अर्थ असा की ते संग्रहात थोडे धीमे आहेत जर गुणोत्तर जास्त असेल तर हे गुणोत्तर 50 च्या विरूद्ध 30 आहे असे म्हणायचे आहे की ते संग्रहात खूपच धीमे आहेत याचा अर्थ ऑडिटच्या दृष्टिकोनातूनही होऊ शकतो की कर्ज देणार्यांचे काही जास्त विधान होण्याची शक्यता आहे मग आपण कर्ज देणा या घटकांमधील घटक किंवा ते स्वीकारण्यायोग्य गोष्टी किती काळ जमा करणे बाकी आहे हे जाणून घेण्यासाठी वृद्धत्व वेळापत्रक किंवा आणखी काही तंत्र शोधू या गुणोत्तरांचा अधिक उपयोग कंपनीच्या व्यवस्थापनासाठी केला जातो आपल्याकडे लेखाकारांचे उलाढाल प्रमाण देखील आहे जे देय देणार्या सरासरी खात्यांवरील क्रेडिट खरेदी आहे आपण पतधारकाच्या गतीची देखील गणना करू शकतो जे कंपनी क्रेडिटमध्ये पैसे भरण्यासाठी किती दिवस घेते आपल्याला हे देखील माहित आहे की कंपनीला किती दिवस क्रेडिट मिळत आहे तर मार्केट मधील कंपनीची प्रतिष्ठा काय आहे हे आपल्याला एक प्रकारे माहित आहे की त्यांना कोणतेही क्रेडिट मिळत आहे तर जर आपल्याला एखादा क्रेडिट निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला इतर लोक त्या विशिष्ट पार्टीस देत असलेल्या ग्राहकासाठी पत कालावधी माहित करू शकेल आता या सोबत जाऊया मला वाटते की तुम्हाला उलाढालचे प्रमाण स्पष्ट आहे निव्वळ नफा प्रमाण म्हणून ओळखल्या जाणार्या या गुणोत्तरानुसार आपण आपली चर्चा सुरू केली हे गुणोत्तर नफा तोटा खातेगुणोत्तर म्हणून देखील ओळखले जातात कारण आपण नफा तोटा खातेवरून दोन्ही नंबर्स आणि संज्ञेचे नाव घेत आहोत आणि नावानुसार आपल्याला उद्भवलेल्या उलाढालीच्या संदर्भात किंवा विक्रीच्या संबंधात व्यवसायाच्या फायद्याविषयी माहिती आहे तर त्यातील एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे निव्वळ नफा गुणोत्तर विक्रीवरील निव्वळ नफा म्हणजे तुम्ही करा पूर्वी निव्वळ नफा देखील घेऊ शकता परंतु विक्रीतून विभाजित कराच्या नंतर निव्वळ नफा म्हणजे सर्वात सामान्य नफा जर तुम्हाला एकूण गुणोत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण निव्वळ नफा प्रमाणात जाऊया जे विक्रीवर निव्वळ नफा आहे आणि त्याला एकूण मार्जिन असेही म्हणतात आता हे दोन्ही आता संपूर्ण कंपनी शोधण्याऐवजी विशिष्ट गुणोत्तरांची गणना विशिष्ट विभाग किंवा उत्पादनांच्या विशिष्ट श्रेणीसाठी किंवा कधीकधी एकाच उत्पादनांवर करता येते तर आपल्याला हे माहित आहे की त्या उत्पादनातून एकूण नफा किती होतो हे पहा की निव्वळ नफा विक्रीशी अधिक जोडला गेला आहे कारण निव्वळ नफ्याची गणना करण्यासाठी आपण इतर काही वस्तू घेतो जे निश्चित शुल्क असू शकतात परंतु निव्वळ नफा हा मुख्यतः विक्रीशी संबंधित असतो म्हणूनच एखाद्या विशिष्ट विभागाची नफा जाणून घेण्यासाठी स्थूल मार्जिन किंवा जीपी गुणोत्तर खूप उपयुक्त आहे आपण या गुणोत्तरांची तुलना बाजाराच्या इतर खेळाडूंशी करू शकतो जेणेकरुन आपल्याला माहिती असेल की आपल्या किंमती नफ्यासाठी ठरविल्या जात आहेत आपल्याकडे जास्त नफा आहे की आपण जास्त किंमत मोजायची म्हणजे विक्री वाढवण्यासाठी किंमत कमी करण्याचा वाव आहे किंवा आपण आमचे मार्जिन इतके कमी आहे की एकूण नफा मार्जिन किंवा एकूण नफा गुणोत्तर वापरून विविध गणना केली जाऊ शकते हे ऑपरेटिंग प्रॉफिट पातळीवर देखील मोजले जाऊ शकते जेथे त्यामध्ये विक्रीवर नफा ऑपरेट केला जातो तर विक्रीपासून आपल्या ऑपरेशन्सची नफा आपल्याला कळतील आता नफा गुणोत्तराच्या प्रमाणात इतर गुणोत्तर आहेत ज्यांना परतावा गुणोत्तर म्हणून ओळखले जाते हे भांडवल रोजगार किंवा उपक्रमांद्वारे वापरल्या गेलेल्या स्त्रोतांच्या संदर्भात नफा आहे पूर्वीच्या नफा गुणोत्तर गुणोत्तर ते विक्रीच्या संबंधात नफा होते परंतु गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो किंवा तिचा पैसा असतो आणि कंपनी त्या प्रमाणात उत्पन्न करण्यास सक्षम असेल म्हणजे नफा इक्विटीवर परतावा हा एक महत्त्वाचा गुणोत्तर म्हणजे नावे सूचित करतात कारण मालकांच्या दृष्टिकोनातून हे सर्वात महत्वाचे गुणोत्तर आहे कारण मालकांना हे जाणून घ्यायचे आहे की निव्वळ किमतीवर कर नंतर किती नफा हा नेहमीचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहित असलेले निव्वळ मूल्य देखील आहे इक्विटी म्हणून ओळखले जाते तर आपण इक्विटीवर टॅक्स नंतर नफा देखील सांगू शकतो किंवा मालकाच्या फंडावर टॅक्स नंतर नफा सांगू शकतो आता हे प्रमाण खूप महत्वाचे आहे कारण मालकांना एखाद्या विशिष्ट कंपनीकडून परतावा माहित असेल ते या आरओई ची तुलना वेगवेगळ्या कंपन्यांमधून किंवा संपूर्ण बाजारपेठेसाठी करू शकतात जेणेकरुन ते कोणत्या कंपनीत गुंतवणूक करू शकतात हे निवडता येईल आता इतर महत्त्वपूर्ण प्रमाणदेखील अधिक महत्त्वाचे म्हणजे मी म्हणेन की गुंतवणूकीवर आरओआय रिटर्न म्हणून ओळखले जाते त्याला रोजगार भांडवलावरील परतावा असेही म्हटले जाऊ शकते आता भाज्य म्हणून आपण रिटर्न लिहितो आणि भाजक म्हणून आपण कॅपिटल लिहितो म्हणजे कधी कधी गुंतवलेली भांडवल त्याला गुंतवणूकीच्या भांडवलाला परतावा असेही म्हणतात आता इथे काय लिहिले आहे लेखी नफा संदर्भित करतो परंतु कर नंतर नफा होऊ शकत नाही आपण बहुधा करापूर्वी नफा घेऊ आणि परत व्याज जोडू लक्षात ठेवा की प्रत्येक संख्येत आपण एकूण मालमत्ता लिहित आहोत जे पहिल्या गुणोत्तरात आहे जे आपण फक्त मालकांच्या फंडात घेतले आहे परंतु गुणोत्तर ब मध्ये वापरलेल्या विभागीय भांडवलामध्ये इक्विटी अधिक कर्जाचा समावेश असतो जो सर्वप्रथम वापरला जातो कारण प्रत्येक व्याजाच्या कर्जाचे अंश असते तसेच आपल्याला व्याज देखील जोडण्याची आवश्यकता असते म्हणून आपण करा नंतर नफा घेतो परत कर जोडतो व्याज जोडतो तेव्हा आपण अनेक वेळा नॉन ट्रेडिंग किंवा नॉन ऑपरेटिंग उत्पन्नासाठी समायोजन करतो कारण आपण त्या विशिष्ट व्यवसायाच्या क्रियाकलाप किंवा त्या विशिष्ट कंपनीकडून मिळालेले उत्पन्न जाणून घेण्यासाठी हे प्रमाण वापरत होतो तर तेथे कोणतीही नॉन ऑपरेटिंग आयटम असल्यास त्या काढल्या जाऊ शकतात आणि आपण त्या विशिष्ट व्यवसायाशी संबंधित परताव्याची गणना करू आता हे गुणोत्तर संपूर्ण कंपनी साठी मोजले जाऊ शकते परंतु व्यवसायाच्या विशिष्ट विभागांसाठी देखील याची गणना केली जाऊ शकते उदाहरणार्थ एक कारखाना किंवा एक वनस्पती हे एका प्रोजेक्ट साठी मोजले जाऊ शकते आता याचा उपयोग गुंतवणूकदारांकडून परतावा जाणून घेण्यासाठी केला जातो आणि तो प्रकल्प व्यवस्थापनातही खूप वापरला जातो खरं तर प्रकल्पातील बहुतेक निर्णय आरओआय द्वारे चालविले जातात कोणताही प्रकल्प ठरविण्यापूर्वी आपल्याला प्रोजेक्शन करावे लागेल आणि त्या प्रकल्पा तून किती परतावा अपेक्षित असेल ते शोधून काढा तर कंपनीला एखाद्या प्रकल्पात 50 कोटींची गुंतवणूक करायची असेल तर किती परतावा मिळण्याची शक्यता आहे हे समजावून घ्यावे की समजा ते १० टक्के आहे तर आपण 50 कोटी गुंतवू आणि आपल्याला 50 लाख मिळण्याची शक्यता आहे ते 50 लाख म्हणजे फक्त १ टक्का मग नक्कीच आपल्याला त्यात रस नाही 50 कोटींच्या गुंतवणूकीवर जर आपल्याला 5 कोटी रुपये मिळत असतील तर ते १० टक्के परतावा ठरू शकेल कदाचित स्टील कंपनीला त्यांच्या खर्चाची किंमत १२ टक्के म्हणावी लागेल आणि प्रकल्प फक्त १० टक्के देत असेल तर आपल्याला त्या विशिष्ट व्यवसायात प्रवेश करण्यासाठी रस नाही तर एखाद्या प्रकल्पाची व्यवहार्यता प्रकल्पातून निर्मीत आरओआय वर अवलंबून असते आता हे प्रमाण केवळ वैयक्तिक जीवनात कंपनीसाठीच उपयुक्त नाही समजा आपण काही मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल किंवा आपण उच्च शिक्षणाकडे जाण्याचा निर्णय घेत असाल तर आपण आपल्या गुंतवणुकीवर आरओआय जाणून घेणे चांगले होईल कारण आपण आपला वेळ गुंतवत असताना पैसे गुंतवत आहात तर किती उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे ते उपयोगी ठरते म्हणूनच हे गुणोत्तर विविध प्रकारच्या वापरकर्त्यांद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या वापरकर्त्यांद्वारे गुंतवणूकीपासून ते कंपनी कडे वापरले जाते कारण त्यांना स्वतः नवीन प्रकल्प सुरू करायचा आहे आता येथे पुढील एक आपण वापरलेल्या भांडवलाची व्याख्या देखील पाहू शकता आता हा वापरलेला सर्व पैसा हा एक व्यापक आधार आहे म्हणून आपण मालमत्ता निधी अधिक प्राधान्य भांडवल तसेच रिझर्व्हज आणि अधिशेष अधिक डिबेंचर किंवा दीर्घ मुदतीची कर्जे असल्यास सामान्यतः काढून टाकले जाणारे इक्विटी जोडत आहोत कारण जर आपण त्या गुंतवणुकीवर व्यवसायाच्या बाहेर परताव्या साठी काही पैसे ठेवत असाल तर स्वतंत्रपणे गणना केली जाऊ शकते येथे हे भाजकातून काढून टाकणे चांगले आणि भाज्यात आपण हे देखील पाहू शकता की आपण व्यापार नसलेले समायोजन कमी केले आहे आता आपण आरओआय मोजण्याच्या दुसर्या सूत्राकडे जाऊया आपण आधीपासूनच नफा गुणोत्तर पाहिले आहे आता ची गणना करण्याचा एक मार्ग म्हणजे नफा भांडवलाच्या उलाढालीत गुणाकार करणे जर आपल्याला आठवत असेल तर कॅपिटल टर्नओव्हरची विक्री कॅपिटल द्वारे विभाजित केलेल्या भाज्यावर होते आणि नफ्यावर विक्रीवर पीएटी होते म्हणून जर आपण दोन्ही गुणाकार केला तर आपल्याला भांडवलावर नफा मिळेल जो आपण नक्कीच आरओआय मिळवितो ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो घेऊ शकतो किंवा टॅक्स रेशोआधी निव्वळ नफा घेता येतो वगैरे काही बदल आता होऊ शकतात आता परतावा गुणोत्तरातील पुढील गुणधर्म म्हणजे मालमत्ता परतावा आता आपण निश्चित मालमत्ता किंवा काही मालमत्ता वापरत आहोत म्हणून आपण त्या विशिष्ट मालमत्तेचा भाजक डिनॉमिनेटर घेऊ आणि त्या मालमत्तेद्वारे मिळणारा नफा शोधू तर करानंतर निव्वळ नफा हा संपूर्ण कंपनीचा निव्वळ नफा होण्याची गरज नाही त्या विशिष्ट कारखान्याकडून मिळणारा नफा किंवा सरासरी निश्चित मालमत्तेद्वारे विभागलेली विशिष्ट क्रिया ही थोडी सुधारली आहे कारण त्याऐवजी आपण फक्त आकडेवारी घेत नाही सरासरी आकडेवारी घेतली आहे गणकातील नफ्यात संपूर्ण वर्षासाठी गणना केली जाते ते पहा म्हणजे बंद केल्या ऐवजी सरासरी निश्चित मालमत्ता घ्या आता याची गणना वेगवेगळ्या मालमत्तेसाठी करता येईल आपण निश्चित मालमत्तेऐवजी आपण देखील एकूण मालमत्ता परतावा जाणून घेऊ इच्छित असल्यास सरासरी एकूण मालमत्ता देखील घेऊ शकता तर आता रिटर्न रेशोमधून आपण पुढील रेशोवर जाऊ जो एक प्रकारे परतावा गुणोत्तर आहे परंतु शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून हे प्रति शेअर कमाई म्हणून ओळखले जाणारे अत्यंत महत्वाचे आहे निव्वळ नफ्यातून निव्वळ नफ्याची गणना आपण करू शकतो जर त्यापेक्षा जास्त प्राधान्य भागधारकांना पैसे काढले गेले असतील तर तर आपल्याला इक्विटी मालकांसाठी उपलब्ध नफा माहित आहे आणि आपण शेअर्सच्या संख्येनुसार त्याचे विभाजन करू आता हे फार महत्वाचे आहे कारण आपण एखाद्याला सांगितले की आपल्या कंपनीचा एकूण निव्वळ नफा 1300 कोटी आहे आता भाग धारकाला हे माहित नाही की त्याच्या किंवा तिच्या स्वत च्या शेअर्सवर नक्की काय मिळते तर 1300 कोटी सांगण्या ऐवजी जर तुम्ही शेअर्सच्या संख्येने त्याचे वाटप केले तर तुम्हाला अधिक समजू शकेल समजू की हे प्रति शेअर 150 रुपये आहे मग हे समजणे खूप सोपे आहे की म्हणूनच शेअर बाजाराच्या पार्लन्समध्ये ईपीएस खूप महत्वाची भूमिका बजावते जेव्हा जेव्हा बाजाराच्या किंमती सारख्या समभागांविषयी कोणताही डेटा नोंदविला जातो तेव्हा तो प्रत्येक शेअर कमाईच्या तुलनेत ताबडतोब सामायिक केला जातो की तो भाग भागधारक किंवा मालकांसाठी काय कमावण्यास सक्षम आहे आता या ईपीएस वरून पीई रेशोसारख्या काही बाजाराशी संबंधित गुणोत्तर मोजले जातात जिथे आपण प्रति शेअर कमाईच्या बाजार भावाची तुलना करतो तर गुंतवणूकदारांच्या कोनातून विशेषत लहान गुंतवणूकदाराच्या कोनातून हे शेअर बाजाराचे महत्त्वपूर्ण प्रमाण आहे मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे आता ईपीएस वरुन आपण पीई रेशो किंमत मिळविण्याचे गुणोत्तर मोजण्यास सक्षम आहोत आता आपण संख्या प्रति शेअर बाजारभाव घेतला आहे आणि प्रति शेअर कमाई करून विभाजित केले आहे आता हे गुणोत्तर काय सांगेल समजा एखाद्या विशिष्ट कंपनीच्या प्रत्येक शेअर्सची कमाई 10 रुपये आहे आणि त्याचा बाजारभाव 150 रुपये आहे तर 150 भागिले 10 म्हणजेच 15् बाजारभाव आता ते आपल्याला काय सांगते उच्च किंवा पीई गुणोत्तर किंवा पीई प्रमाण कमी असणे चांगले आहे काय आतापर्यंत एका कंपनीच्या सरासरी पीई घेण्याऐवजी भारतीय बाजारातील पीई गुणोत्तर संपूर्ण भांडवलासाठी मोजले जाते भांडवलाच्या बाजाराची सरासरी पीई सुमारे 25 असते समजा कंपनीचे पीई गुणोत्तर 15 आहे ते चांगले की वाईट आहे कदाचित नवीन गुंतवणूकदारासाठी हे एक चांगले चिन्ह आहे कारण इतर शेअर्स 25 पीईवर ठेवत असताना आपल्याला हा विशिष्ट हिस्सा 15 पीईवर मिळत आहे म्हणजेच ते तुलनेने कमी किंमतीत उपलब्ध आहे ही एक चांगली नक्कीच असू शकते असे निर्णय फक्त पीई घेऊ नका मी फक्त एक उदाहरण देत आहे कारण आपल्याला इतर बाबींचा अभ्यास करावा लागेल परंतु जोपर्यंत नवीन गुंतवणूकदारांसाठी पीईचा संबंध आहे तो दर्शवितो की शेअर्सची किंमत तुलनेने कमी आहे जी खरेदीच्या कोना तून एक चांगले चिन्ह आहे परंतु कंपनीच्या दृष्टिकोनातून इतर कंपन्या जेव्हा कंपनीच्या सदभावनावर प्रतिबिंबित होतात जर आपल्या कंपनीकडे फक्त 15 पीई असेल तर मार्केट 25 पीईचा आदेश देऊ शकेल म्हणजेच या कंपनीला बाजाराकडून तितकासा आदर नाही की एकतर त्याची कमाई फार विश्वासार्ह मानली जात नाही किंवा मार्केटला असे वाटते की भविष्य चांगले नाही म्हणूनच पीई रेशो कमी असू शकतो बाजार पीई 25 आहे तर म्हणजेच या कंपनीला बाजारात उच्च मान्यता आहे जेव्हा शेअर बाजारातील पीई गुणोत्तर अत्यंत महत्वाचे असते तेव्हा जेव्हा किंमत सामान्यपणे उद्धृत केली जाते तेव्हा पीई देखील त्या भागासाठी उद्धृत केली जाते आता हे प्रमाण दरवर्षी बदलेल की दररोज बदलेल आता हे एक गुणोत्तर आहे जे दररोज बदलेल दररोजच नव्हे तर दर मिनिटाला ते बदलते कारण बाजरपेठेतील किंमतींनुसार प्रत्येक मिनिटाचे मूल्य प्रति वर्षाच्या आधारावर बदलू शकते समजा वर्षाच्या अखेरीस तयार केलेली बॅलन्स शीट नफा तोटा खाते इत्यादी आपल्याला वर्षाच्या अखेरीस किंवा आधीच्या सर्व गुणोत्तरांमध्ये प्राप्त होईल आपण ठरविले की बर्याच कंपन्यांनी त्यांचे निकाल तिमाही जाहीर केले तर आपण प्रत्येक तिमाहीसाठी गुणोत्तर मोजण्यास सक्षम असाल परंतु पीईचा प्रश्न आहे की आपण दर मिनिटात हे गुणोत्तर मोजू शकता कारण बाजार पीई गुणोत्तर देखील सुधारत आहे हे दोन गुणोत्तर फार महत्वाचे आहेत म्हणून आपण आणखी थोडा वेळ दिला आहे मी विनंती करतो की आपल्याकडे आधीपासून कंपनी आहे आणि जर आपण वार्षिक अहवाल काही शेअर बाजार वेबसाईटवर गेला असेल तर शेअर्सच्या बाजारभावाकडे लक्ष द्या आणि पीई गुणोत्तर मोजा साइड पीई रेशो देखील दिले जाईल जे आपल्याला चांगला बाजार भाव देईल पूर्वीचे सर्व गुणोत्तर जिथे फक्त आर्थिक स्टेटमेंट प्रमाण आहे बाजारात जे घडत आहे त्याशी हे संबंधित आहे एक किंवा दोन असे गुणोत्तर आहेत जे शेअर बाजारा साठी किंवा गुंतवणूकदारांना प्रति शेअर लाभांश म्हणून ओळखले जातात आता भाज्य म्हणून आपण लाभांश घेतो जेणेकरुन आपल्याला कळेल की प्रति समभाग आधारावर कंपनीने किती लाभांश दिला आहे तर समभागांच्या संख्ये नुसार लाभांश वाटप केला आता आपण तरलते वा नफा मिळवण्यासाठी किंवा शेअर बाजाराच्या कोनातून परतावा म्हणून विविध प्रकारचे प्रमाण पाहिले आहे आता यापैकी बरेच प्रमाण एकत्रितपणे वापरले जाऊ शकते आणि यामुळे आपल्याला कंपनीची कामगिरी किंवा स्थिरता याबद्दल चांगली माहिती मिळेल हे विविध भागधारकांद्वारे इतर उद्देशांसाठी देखील वापरले जाऊ शकते पुढील सत्रात आपण गुणोत्तरांची गणना करू आणि वास्तविक कंपनीकडून वास्तविक डेटा घेत त्यांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करू म्हणून आपण आपणास विनंति करतो की आपण आज अभ्यासलेल्या गुणोत्तर प्रमाण यांचा सराव करावा आता आपण थांबूया धन्यवाद